सिमेंट आणि काँक्रीटचे जीवन चक्र मूल्यांकन या व्याख्यानात आपले स्वागत आहे माझे नाव रवींद्र गेटू आहे मी IIT मद्रास येथे सिव्हिल इंजिनिअरिंगचा प्राध्यापक आहे तेथे बरीच चर्चा होत आहे तेथे बरेच काम चालू आहे शाश्वतता हरित साहित्य हरित तंत्रज्ञान इत्यादींवर खूप जोर दिला जात आहे आता आपण ससटेनॅबिलिटी आणि ग्रीन आसपेक्ट बद्दल बोलतो तेव्हा सुरुवात किंवा पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या विशिष्ट सामग्रीचा किंवा तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर काय परिणाम होतो हे जाणून घेतले पाहिजे तर या व्याख्यानात आपण ज्याबद्दल बोलणार आहोत ते जीवन चक्र मूल्यांकन कसे करावे याबद्दल चर्चा करणार आहोत जे आपल्याला पर्यावरणीय प्रभावाशी संबंधित संख्या देते आणि पुढील व्याख्यानात आपण केस स्टडी करू आणि आपण विविध साहित्याची तुलना करू आणि आपण या व्याख्यानात ज्या प्रक्रियेची चर्चा केली आहे ती कशी लागू करता येईल ते पहा आता आपण जीवनचक्राचे मूल्यमापन पाहण्याआधी टिकाऊपणाचे मूल्यांकन करणे का आवश्यक आहे आणि आपल्याला इतके महत्त्व का द्यावे लागेल ते लवकर पाहू या आता जेव्हाही आपण टिकाऊपणाबद्दल बोलतो तेव्हा कोणाच्याही मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे पर्यावरणीय परिणाम आणि मी जे काही केले ते सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांकडे लक्ष देणे आहे कारण एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट देखील असू शकते आणि आपण नेहमी काय आहे यावर लक्ष केंद्रित केले नाही पर्यावरणासाठी वाईट म्हणून जर तुम्ही काँक्रीट आणि पर्यावरणाचा सकारात्मक प्रभाव पाहिला तर आपल्याला माहित आहे की सर्व बांधकाम साहित्यांमध्ये कॉंक्रिटमध्ये सर्वात कमी एम्बोडाइडembodied ऊर्जा असते म्हणून जर तुम्ही या टेबलवर गेलात की मी कॅरेन स्क्रिव्हनरकडून घेतले आहे ते 1 किलोग्रॅम विविध सामग्रीसाठी मूर्त ऊर्जा आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन दर्शवते तर तुमच्याकडे अगदी वरच्या बाजूला काँक्रीट आहे मग तुमच्याकडे विटा रस्ता आणि पेमेंट मटेरियल काच लाकूड आणि स्टील आहे आणि आपल्याला असे आढळून आले की जर तुम्ही या वेगवेगळ्या सामग्रीच्या वजनाची तुलना केली तर हे सर्व बांधकाम साहित्य असल्याने आपल्याला असे आढळून आले की काँक्रीटमध्ये सर्वात कमी मूर्त ऊर्जा आहे मूर्तित ऊर्जा म्हणजे काय मूर्त ऊर्जा ही 1 किलोग्रॅम सामग्री तयार करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा आहे म्हणून त्या सामग्रीच्या उत्पादनादरम्यान हरितगृह वायू बाहेर दिले जातात तेथे कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन होते आणि आपल्याला आढळते की काँक्रीट याच्या बदल्यात खूप चांगले कार्य करते पर्यावरणीय प्रभावाचे दोन पैलू साहजिकच एकक वस्तुमानाची तुलना रचना बनवण्यासाठी योग्य नाही तुम्ही समान वस्तुमानाचा समान वस्तुमान एक समानता रचना करण्यासाठी वापरणार नाही म्हणून तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की जेव्हा आपण एखाद्या संरचनेबद्दल बोलत असतो तेव्हा आपण कसे विचार करतो प्रत्यक्षात बरीच सामग्री गुंतलेली असते आणि नंतर कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनामध्ये मूर्त ऊर्जा मिळविण्यासाठी या घटकांनी गुणाकार केला जातो त्यामुळे आपल्याला हे देखील माहित आहे की काँक्रीट बनवण्यासाठी आपल्याला कच्चा माल लागतो आपल्याला सिमेंट बनवण्यासाठी भरपूर साहित्य आणि काँक्रीट बनवण्यासाठी एकत्रित सामग्रीची आवश्यकता असते हे सामान्यपणे उपलब्ध आहे ते या प्रकारच्या सामग्रीतून संपणार नाहीत तर याचा अर्थ असा की पुढील काळासाठी आपण काँक्रीटचा वापर करणार आहोत आणि काँक्रीट हे असेच साहित्य राहील ज्याचा पर्यावरणावर सर्वात कमी परिणाम एक एकक आकारमान किंवा वस्तुमानाच्या संदर्भात होईल याचा अर्थ असा आहे की ठोसतेच्या टिकाऊपणाच्या पैलूंबद्दल आपण विसरू शकत नाही की कोणतीही सुधारणा आपल्यासाठी खूप लहान नाही त्यामुळे प्रभाव कमी करण्यासाठी सतत सुधारणा कशा करायच्या हे पाहावे लागेल एक म्हणजे टिकाव म्हणून कॉंक्रिटच्या सकारात्मक प्रभावाबद्दल बोलल्यानंतर आपल्याला नकारात्मक प्रभावाकडे देखील लक्ष द्यावे लागेल आपण जगात भरपूर सिमेंट वापरतो आपण दरवर्षी 3 अब्ज टन वापरतो आणि हे असे दिसते की ते नेहमीच वाढत जाईल जर आपण फक्त भारताची संख्या पाहिली तर असा अंदाज आहे की 2050 मध्ये आपण उत्पादन करू किंवा आपल्याला 800 दशलक्ष टनांपासून सुमारे 1300 दशलक्ष टन सिमेंटची आवश्यकता असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला भरपूर कच्च्या मालाची आवश्यकता आहे आणि सिमेंटच्या निर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान आपल्याला आवश्यक असलेल्या कार्बन डायॉक्साइड चे उत्सर्जन होत आहे जगातील कार्बन डायॉक्साइड उत्सर्जनांपैकी 5 टक्के उत्सर्जन हे सिमेंट उत्पादनास कारणीभूत आहे याचा अर्थ असा की 120 वा भाग जगात सोडले जाणारे सर्व कार्बन डायॉक्साइड उत्सर्जन सिमेंट उत्पादनातून येत आहेत कॉंक्रिटसाठी सिमेंट व्यतिरिक्त कॉंक्रिटच्या मजबुतीकरणासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात स्टीलची आवश्यकता आहे आणि संख्या 10 ते 30 अब्ज टन आहे प्रति वर्ष काँक्रीट वापराचा अंदाज आहे प्रति वर्ष 17 अब्ज टन प्रबलित कंक्रीट तर याचा अर्थ असा आहे की जर आपण कमी साहित्याचा अधिक कार्यक्षमतेने वापर करू शकलो तर आपण सामग्रीवर बचत करू शकलो आणि जर मी सामग्री अधिक काळ संरचनेत टिकली तर आपण कॉंक्रिटचा नकारात्मक प्रभाव कमालीचा कमी करू शाश्वततेसाठी पुढे काय पर्यावरणावर होणारे परिणाम आर्थिक परिणाम पाहिल्यानंतर आपल्याकडे हिरवे असे काहीतरी असू शकत नाही जे पर्यावरणास अनुकूल आहे परंतु वापरण्यासाठी खूप महाग आहे विशेषत सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये खर्च खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आर्थिक प्रभाव लक्षात घेतला पाहिजे पुन्हा सकारात्मक काय आहे ते पाहू या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम काय करते बांधकामामुळे लोकसंख्येच्या जास्त टक्के लोकांना उपजीविका मिळते भारतात शेतीव्यतिरिक्त बहुतेक लोक बांधकामात गुंतलेले आहेत स्थलांतरित मजूर आणि बरेच अकुशल कामगार त्यामुळे बांधकामांमध्ये विशेषत काँक्रीटचे क्षेत्र आहे जेथे जास्त कौशल्याची आवश्यकता नाही म्हणून बरेच लोक किमान आपल्या देशात बांधकाम क्षेत्रात नोकऱ्या मिळवतात असे दिसते की बांधकाम खर्च सतत वाढत आहे तो 3 ते 4 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे असे नाही की आपल्याकडे बांधकाम नोकऱ्या संपणार आहेत किंवा अर्थव्यवस्थेला हे फीडिंग नाही एक नकारात्मक प्रभाव देखील आहे आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की काँक्रीटपासून उद्भवलेल्या अर्थव्यवस्थेवर कोणत्या गोष्टी नकारात्मक परिणाम करू शकतात तर एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे खराब बांधकाम काँक्रीट हे इतर बांधकाम साहित्याप्रमाणे प्रमाणित साहित्य नाही म्हणून काँक्रीट हे खराब दर्जाचे बांधकाम असू शकते आणि त्यामुळे दुरुस्ती आणि देखभालीसाठी जास्त खर्च येतो आणि गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी पुनर्वसनासाठी जास्त खर्च येतो तर याचा अर्थ असा आहे की असा खर्च होऊ शकतो ज्याचा विचार केला जात नाही आणि बांधकाम चांगले न झाल्यास आवर्ती खर्च होऊ शकतो आणि जेव्हा जेव्हा आपल्याकडे एखादा प्रकल्प असतो ज्यामध्ये आपण सामान्यपणे खर्च कमी करतो तेव्हा आपल्याला आढळते की कॉंक्रिटच्या गुणवत्तेचा त्याग केला जातो तर याचा अर्थ असा आहे की या प्रकारची रचना तितकी जास्त काळ टिकणार नाही जितकी त्यांना पाहिजे किंवा आपल्याला खूप देखभाल करण्याची आवश्यकता आहे तर कॉंक्रिटचा नकारात्मक प्रभाव देखील आहे तर आपण टिकाऊपणा पर्यावरणीय प्रभाव आणि आर्थिक प्रभाव या दोन स्तंभांबद्दल बोललो आहोत त्यानंतर तिसरा घटक आहे जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे सामाजिक प्रभाव जर आपल्याकडे काहीतरी हिरवे पर्यावरणपूरक आणि आर्थिक पुरेसे असेल तर आपल्याला हे देखील समजून घ्यावे लागेल की ते सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य असले पाहिजे तरच आपण विचार करू शकतो की सामग्री किंवा तंत्रज्ञान किंवा प्रक्रिया टिकाऊ आहे तर सामाजिक प्रभाव अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ठोस गोष्टींपासून कोणत्या सकारात्मक गोष्टी होऊ शकतात जेव्हा आपल्याकडे पायाभूत सुविधा असतात जेव्हा आपल्याकडे घर असते जेव्हा आपल्याकडे घर असते तेव्हा एखादी इमारत काँक्रीटने बनवलेली एखादी दीर्घकालीन गुंतवणूक असते ती बहुतेकांच्या आवाक्यात असते आणि ती जास्त नसेल तर आयुष्यभर टिकते त्यामुळे वापरकर्त्याला सुरक्षितता मिळवून देणारा हा सकारात्मक प्रभाव आहे यामुळे आपल्याला असे वाटते की आपल्याकडे असे काहीतरी आहे जे एका विशिष्ट मार्गाने कायम आहे तथापि नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात आपण खूप शहरे बांधत आहोत ते म्हणतात तसे काँक्रीटचे जंगल बनत आहेत तर याचा अर्थ असा की जेव्हा आपल्याला आपली शहरे बदलावी लागतील जेव्हा आपल्याला उद्ध्वस्त करावे लागतील तेव्हा आपल्याला खूप त्रास होणार आहे आपण या सर्व इमारती पाडणार आहोत आणि आपण निर्माण केलेल्या पायाचे आपण काय करणार आहोत जेव्हा आपण विध्वंस करतो आणखी एक पैलू ज्याचा समाजावर आणि त्याच्या कार्यपद्धतीवर नकारात्मक प्रभाव म्हणून देखील मानले जाऊ शकते ते म्हणजे कॉंक्रिटची गुणवत्ता नेहमीच खात्रीशीर नसते इतर बांधकाम उत्पादने अनेक अनेक इतर उत्पादनांचे एक विशिष्ट मानक असते जे त्यांनी कारखान्यात बनवलेले असते हे सत्यापित केले जाऊ शकते की ते एका विशिष्ट प्रकारे बनवले जातात काँक्रीट कोठेही बनवता येऊ शकते हे आपल्या सर्वांना माहीत आहे ते कारखान्यांच्या वाहतुकीत आणि अशाच प्रकारे बनवता येते त्यामुळे ज्या वापरकर्त्याने कॉंक्रिटची चाचणी केली नाही त्याच्या गुणवत्तेची खरोखर खात्री केली जात नाही म्हणून नेहमीच संशयाचा एक फायदा असतो जो आपण वापरकर्त्याला द्यायचा असतो नेहमी हे अज्ञात किंवा काहीतरी गेले असेल अशी भावना देखील असते तथापि जेव्हा आपण टिकाऊपणाकडे पाहतो तेव्हा आपल्याला या सर्व पैलूंचा विचार करावा लागेल जेव्हा आपण आर्थिक प्रभाव सामाजिक प्रभाव आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणीय परिणाम पाहतो तेव्हाच आपण असे म्हणू शकतो की तंत्रज्ञान टिकावाच्या बाबतीत यशस्वी आहे तर हे आपल्या ला सांगते की टिकाऊपणाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे टिकाऊ बांधकामात कॉंक्रिटची भूमिका काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला क्वांटिफायर quantifiers वेगवेगळ्या पॅरामीटर्सचे अंदाज सांगावे लागतील कॉंक्रिट अधिक टिकाऊ आहे की नाही अतिशय महत्त्वाचे म्हणजे आपण पर्यावरणीय परिणामांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे फक्त कार्बन डायॉक्साइड चे प्रमाण कमी करून एखाद्या विशिष्ट सामग्रीची किंमत कमी करून काहीतरी चांगले दिसल्याने काहीतरी शाश्वत होणार नाही काहीतरी शाश्वत आहे की नाही हे दर्शविण्यासाठी आपल्याला योग्यरित्या स्थापित केलेल्या पद्धतींमध्ये यावे लागेल म्हणून पहिली गोष्ट जी आपल्या मूल्यांकनाकडे पाहावी लागेल किंवा आणावी लागेल ती म्हणजे जीवनचक्र मूल्यांकन हे एक सिद्ध तंत्रज्ञान आहे LCA थोडक्यात ते पर्यावरणीय पैलू आणि कोणत्याही उत्पादन किंवा प्रक्रियेशी संबंधित असलेल्या संभाव्य परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी एक तंत्र किंवा पद्धत आहे तर ही एक पद्धत आहे जी आपण बनवलेल्या कोणत्याही गोष्टीवर किंवा आपण उत्पादनासाठी वापरत असलेल्या कोणत्याही प्रक्रियेवर लागू केली जाऊ शकते आणि ती पर्यावरणाला हानी पोहोचवू शकणार्या किंवा फायदेशीर ठरू शकणार्या सर्व विविध पैलूंचा विचार करते आणि मॅट्रिक्स पॅरामीटर्सची क्रमवारी घेऊन येते ज्याद्वारे आपण न्याय करू शकतो एखादी सामग्री त्याच्या संपूर्ण आयुष्यात पर्यावरणास अनुकूल आहे की नाही म्हणून शिर्षकात लाइफसायकल असेसमेंट म्हटल्याप्रमाणे हे पदार्थाच्या जीवनाचे संपूर्ण चक्र पाहणे आहे वेगवेगळ्या पायऱ्या काय आहेत मूल्यांकन दोन आयएसओ दस्तऐवज किंवा 14040 आणि 14044 सारख्या आयएसओ दस्तऐवजांच्या संचाद्वारे दिलेल्या चरणांचे अनुसरण करते त्याची सुरुवात या ध्येयाने होते की आपल्याला जीवनचक्र मूल्यमापन का करावे लागेल स्कोप काय आहे आपल्याला समजले पाहिजे की अर्ज म्हणजे काय आपण संख्या कशासाठी घेऊन येत आहोत आपण संख्यांचे काय करणार आहोत कोणती कारणे आहेत आणि या आकड्याकडे कोण लक्ष देणार आहे मग आपल्याला प्रणालीची व्याख्या करावी लागेल या मूल्यमापनात आपण काय विचारात घेणार आहोत आपण सुरुवातीस सुरुवात करणार आहोत जेव्हा सामग्री खाणीतून जमिनीतून बाहेर पडते की आपण फक्त काय घडत आहे ते पाहत आहोत फॅक्टरी किंवा प्लांटमध्ये पद्धत काय आहे आपल्या कडे डेटाबेस तयार आहे का किंवा डेटा कसा मिळवायचा हे बघायचे आहे वगैरे मग पुढची पायरी म्हणजे इन्व्हेंटरी इन्व्हेंटरी बनवणे जसे की कोणाचे दुकान किंवा कारखाना कोणाला माहीत आहे इन्व्हेंटरी म्हणजे तिथे काय आहे आणि काय नाही याचा संग्रह तर LCA च्या दृष्टीने लाइफसायकल इन्व्हेंटरी आपल्याला डेटा देते इनपुट किंवा आउटपुट म्हणून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा डेटा कसा शोधायचा ते सांगते उत्पादनाच्या निर्मितीमध्ये जे काही चालले आहे जे काही प्रक्रियेत जाणार आहे आणि काय बाहेर येत आहे स्वतः उत्पादन आणि उत्पादनासोबत आणखी काय चालले आहे तेथे उत्सर्जन आहे का तेथे वायू आहेत का तेथे भरपूर धूळ निर्माण होत आहे का तेथे खूप कचरा आहे का तर बाहेर जाणारी प्रत्येक गोष्ट आवश्यक आहे मग आपल्याला हे एकत्र ठेवावे लागेल आणि प्रभावाचे मूल्यांकन करावे लागेल इन्व्हेंटरी हा डेटाचा संग्रह आहे ज्याचे आपल्याला या डेटाचे पर्यावरणावरील प्रभावांमध्ये रूपांतर करायचे आहे याचा पर्यावरणावर कसा परिणाम होणार आहे आणि आपण यासाठी आकडे देऊ शकतो का शेवटी आपण हा प्रभाव पाहतो आणि म्हणतो की आपला निष्कर्ष काय आहे जर दोन उत्पादने असतील तर कोणते उत्पादन चांगले आहे जर दोन तंत्रज्ञान असतील तर कोणते तंत्रज्ञान चांगले आहे हे पर्यावरणीय प्रभावाच्या दृष्टीने आपण विचार केला तितके उत्पादन चांगले आहे का म्हणून आपण एका उद्दिष्टापासून सुरुवात करतो जे आपण साध्य करणार आहोत ते सांगतो इन्व्हेंटरी दरम्यान सर्व इनपुट्स आउटपुट मिळवा पर्यावरणावर काय परिणाम होतात हे शोधण्यासाठी ते इनपुट आणि आउटपुट वापरा आणि नंतर आपल्याकडे व्याख्या करण्यासाठी पुरेसे आहे आणि कोणते चांगले आहे आणि कोणते वाईट आहे हे ठरवा जेवढे आपल्याला वाटले होते तितकेच चांगले आहे कुठे आहे की आपल्याला प्रक्रिया किंवा सामग्री बनवणे अधिक पर्यावरणपूरक बनवायचे आहे किंवा पर्यावरणावर कमी परिणाम करायचा आहे तर हे आपल्याला जीवनचक्राचे वेगवेगळे पैलू सांगतात एखादी सामग्री निर्माण होते आणि नंतर ती वापरली जाते आणि काही काळानंतर कोणत्याही संरचनेत किंवा कोणत्याही वापरात आपल्याला त्याचे नूतनीकरण करावे लागेल कदाचित आपल्याला ते हस्तांतरित करावे लागेल किंवा आपण ते कसे करू शकतो हे पहावे लागेल ते पुन्हा वापरा बांधकामामध्ये हे फारसे सामान्य नाही परंतु इतर अनेक तंत्रज्ञानामध्ये असे आहे की आपण काहीतरी पुन्हा वापरू शकता बांधकामातही काही बाबी काही साहित्य काही घटकांचा पुनर्वापर होण्याची शक्यता असते शेवटी जेव्हा आपले सर्विस लाईफ संपते तेव्हा आपण संरचना उद्ध्वस्त करतो मग काय होते आपण फक्त डंप करू शकतो किंवा आपण पुनर्वापराचा विचार करू शकतो आता मी वगळले ते म्हणजे साहित्य बनवण्यासाठी कच्चा माल लागतो आपल्याला या टप्प्यावर येण्यापूर्वी घटकांची आवश्यकता आहे आणि नंतर आपल्याकडे बांधकाम आहे म्हणून जर तुम्ही एखादी इमारत पाहत असाल तर हा पाळणा असेल किंवा सुरुवातीला पाळणा म्हणतात आणि हे असू शकते जर तुम्ही पाडत असाल तर ही कबर असू शकते जर तुम्ही फक्त पुन्हा वापरल्या जाणार्या एखाद्या गोष्टीकडे पहात असाल तर कदाचित हे गेट असेल तर या वेगवेगळ्या संकल्पना आहेत ज्यामध्ये आपल्याला हे परिभाषित करायचे आहे की आपण कोणते एकक पाहणार आहोत आपण सामग्री पाहणार आहोत की आधीच बांधलेले काहीतरी आपण एखाद्या इमारतीकडे पाहणार आहोत का तर ते कार्यात्मक एकक असेल मग आपण हे संपूर्ण चक्र किंवा सायकलचा काही भाग पाहणार आहोत पाळणा ते कबरी हे संपूर्ण चक्र आहे पाळणा ते गेट हे उत्पादन पूर्ण होईपर्यंत आहे उदाहरणार्थ आपण लवकरच हे पाहतो की आपण बनवतो सिमेंट जेव्हा सिमेंट प्लांटमधून सिमेंट बाहेर जाते तेव्हा ते गेट असते जर तुम्ही कॉंक्रिट बनवत असाल जेव्हा कॉंक्रिट RMC प्लांटमधून बाहेर पडते तेव्हा ते गेट असते पण ती पाडेपर्यंत संपूर्ण रचना पाहायची असेल तर आपण पाळणा ते कबरीकडे पाहत आहोत आपण गेट टू गेट देखील पाहू शकतो फक्त कारखान्यामध्ये काय घडते काँक्रीट प्लांटमध्ये जे घडते तेच उदाहरणार्थ गेट टू गेट सिमेंट एकुणात येत आहे आणि काँक्रीट निघेपर्यंत तुम्ही फक्त काळजी करता म्हणजे गेट टू गेट ओके आहे तर आपण कोणती प्रणाली पाहत आहोत हे समजून घेतले पाहिजे जेणेकरून हे आपल्या ध्येयाकडे परत जाईल आपण हे का करत आहोत आपण कोणाला पटवण्याचा प्रयत्न करत आहोत आपण कोणत्या पैलूंचे मूल्यांकन करणार आहोत आणि आपण सिस्टम परिभाषित करतो हे आपण विचारात घेणार आहोत आणि ते अगदी सुरुवातीपासूनच स्पष्ट होऊ द्या जर आपण कॉंक्रिट घटक किंवा काँक्रीट उत्पादनाचे उदाहरण घेतले तर आदर्शपणे आपण ते पाळणा ते कबरीपर्यंत पाहिले पाहिजे परंतु हे नेहमीच खूप कठीण आहे कारण काँक्रीटचा वापर वेगवेगळ्या मार्गांनी केला जाऊ शकतो सिमेंट वापरले जाऊ शकते आणि ट्रॅक आणि सर्व तपशील शोधणे इतके सोपे नाही त्यामुळे बरेचदा आपण गेट ते गेट किंवा उत्तम पाळणा ते गेटपर्यंत काँक्रीटचे जीवनचक्र पाहतो तथापि आदर्शपणे आपण पाळणा ते कबरीकडे पहात असले पाहिजे तर याचा अर्थ काय पाळणा म्हणजे खाणकाम किंवा पृथ्वीवरून वस्तू काढणे म्हणून जर आपण सिमेंटकडे पाहत असाल तर चुनखडी कुठून येते हे पहावे लागेल क्लिंकरायझेशनमध्ये वापरण्यात येणारे इंधन कोठून येत आहे या सामग्रीची वाहतूक पुढे येते आपल्याला हे साहित्य एखाद्या ठिकाणी हलवावे लागेल आणि याचा अर्थ असा की वाहतुकीसाठी काय वापरले जाते हे आपल्याला अंतर पहावे लागेल शेवटी उत्पादन सिमेंट आणि नंतर काँक्रीटचा उत्सव आहे तर हे एक गेट असू शकते जेव्हा काँक्रीट बांधकाम प्लांटला बांधकाम साइटला RMC प्लांटद्वारे विकले जाते जे गेट आहे दृष्टीक्षेपात टाकणे म्हणजे आणखी एक गेट म्हणजे काँक्रीट बनवले जाते आणि एका स्ट्रक्चरमध्ये ठेवले जाते म्हणून आपण असे म्हणू शकतो की एक टप्पा पूर्ण झाला आहे जेणेकरून ते गेट देखील असू शकते मग आपण वापरतो ती रचना साधारणपणे अनेक वर्षांपासून वापरली जाते आणि जर ती 100 वर्षांहून अधिक काळ वापरली जात नाही तर ती रचना कधी कधी काही देखभाल दुरुस्तीसह वापरली जात असते शेवटी ती पाडली जाते आपल्याला संरचनेसाठी किंवा या उत्पादनासाठी इतर कोणत्याही वापरासाठी नसलेले सेवा आयुर्मान संपले आहे स्टील घ्यायचे तर आपण पुन्हा वितळवून ते वापरू शकतो किंवा पुन्हा रोल करू शकतो किंवा स्टीलचा भाग वापरतो लाकूड हे एक उत्तम उदाहरण आहे तुमच्याकडे जुन्या लाकडी संरचना आहेत जिथे लाकडाचे तुकडे बाहेर काढले जातात आणि लाकूड बाहेर काढले जाते आणि पुन्हा सुतार करून वापरले जाते आपण हे वाटप काँक्रीटसाठी करत नाही परंतु भविष्यात कदाचित इतर गोष्टींनुसार जे शक्य आहे ते शक्य आहे ते म्हणजे आपण डिमॉलिशन मटेरिअलमधून डिमॉलिशन मटेरियल डिमॉलिशन वेस्ट रीसायकल करण्यासाठी काहीतरी शोधू शकतो ते पुन्हा त्याच चक्रात ठेवू शकतो का आपल्याला नवीन काँक्रीट मिळते किंवा आपण सायकल डाउन करू शकतो का आपण इतर उपयोग शोधू शकतो उदाहरणार्थ आपण काँक्रीट क्रश केले आहे आपण ते रस्त्याचा पाया म्हणून वापरू शकतो याचा अर्थ आपल्याकडे डाउन सायकल आहे आपण ते परत अशा संरचनेत ठेवत नाही ज्यामुळे परत त्याच सायकल मध्ये टाकत आहोत पण आपण ते कमी महत्वाच्या गोष्टीसाठी वापरत आहोत म्हणून त्याला डाऊन सायकलिंग म्हणतात पण आपण दुसऱ्या प्रक्रियेसाठी जात आहोत तर आपण येथे पाहतो की या चक्रात आणि कच्चा माल का महत्त्वाचा आहे कारण ते पर्यावरणावर परिणाम करत आहेत आपण त्यांच्या पर्यावरणातील सामग्री काढून घेत आहोत आपल्याला भरपूर ऊर्जा आवश्यक आहे कारण आपल्याला चुनखडीचे एकत्रितांचे काँक्रीटमध्ये रूपांतर करायचे आहे आणि आपल्याला हे काँक्रीट फिरवायचे आहे आपल्याला ते कुठेतरी ठेवावे लागेल त्यामुळे उत्पादनांद्वारे बरीच उत्पादने तयार केली जात आहेत ज्या अजिबात वापरल्या जात नाहीत परंतु ते उत्पादनानुसार येतात आणि त्यांचे पर्यावरणीय भार मी यापूर्वी कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाबद्दल बोललो होतो अशा प्रकारे हे पर्यावरणीय भार आहेत जे आपण काहीतरी देत आहोत वातावरण लोड करत आहे जे भविष्यात त्याला त्रास देऊ शकते तर हे जीवन चक्राचे एक उदाहरण आहे आणि जेव्हा आपण कॉंक्रिटबद्दल बोलत असतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या पैलूंचा विचार का करावा लागतो व्यावहारिक हेतूसाठी हे शक्य होणार नाही की बहुतेक सर्व पैलू पाहणे फार कठीण आहे परंतु हे लक्षात ठेवणे चांगले आहे जेणेकरून आपण पर्यावरणाची हानी कशी करत आहोत आणि आपण जे काही करत आहोत ते करताना आपल्याला पर्यावरणाचा फायदा होऊ शकतो का जेव्हा आपण कॉंक्रिटबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला प्रथम सिमेंटचा विचार करावा लागतो सिमेंट हा कॉंक्रिटचा सर्वात जास्त प्रभाव टाकणारा घटक आहे आपण आधी सांगितले होते की जगातील 5 टक्के कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन सिमेंटद्वारे सोडले जाते म्हणून हे पाहणे खूप महत्वाचे आहे सीमेंट बारकाईने आणि पहा की ते इतके CO2 उत्सर्जन कसे देत आहे आपल्याला इतकी ऊर्जा का आवश्यक आहे म्हणून जेव्हा आपण सिमेंटचे उत्पादन पाहतो तेव्हा आपल्याला स्क्रीनवर जे दिसते ते म्हणजे कच्चा माल काढण्यापासून सुरू होणारी सर्व प्रक्रिया कच्चा माल मिळवून देते ज्यामुळे सिमेंट बनते ज्यामुळे क्लिंकर बनते जे सिमेंटच्या पिशव्या बनवते पॅकिंग पर्यंत पहा आणि नंतर सिमेंटची डिलिव्हरी तर कच्च्या मालापासून सुरुवात करण्यासाठी आपल्याला उर्जेची आवश्यकता आहे आपल्याला इंधनाची आवश्यकता आहे आपल्याला क्लिंकर आणि उर्वरित सिमेंट तयार करण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता आहे यामुळे काही प्रमाणात उत्सर्जन होते आपण सामग्रीची वाहतूक करतो आपण ट्रक वापरू शकतो ज्यासाठी आपण ट्रकसाठी साहित्य वापरतो त्यासाठी आपण काही सामग्रीपासून बनविलेले असते याचा देखील विशिष्ट प्रभाव असतो सर्वत्र इंधनावर परिणाम होतो त्यामुळे हे सर्व उत्सर्जन देखील वाढवते त्यामुळे इंधनाचे योगदान काय आहे हे समजून घेतले पाहिजे साहजिकच कारखान्या जितके जवळ असेल तिथून तुम्हाला साहित्य कमी मिळत असेल तर वाहतुकीवर परिणाम होतो म्हणूनच आपण पाहतो की भारतातील बहुतेक देशांमध्ये आपल्याला सिमेंट प्लांट चुनखडीच्या खदानीजवळ आढळतो कारण चुनखडी ही अशी सामग्री आहे जी सिमेंट क्लिंकर बनवण्यासाठी सर्वात जास्त वापरली जाते आणि त्यामुळे खदान आणि सिमेंट प्लांटमधील अंतर खूपच कमी असेल तथापि जेव्हा आपण वाहतूक करतो तेव्हा इंधनाची वाहतूक केल्यावर आपण काही उत्सर्जन देखील देतो तसेच आपल्याला उत्सर्जन होणार आहे हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल की काहीवेळा सिमेंट प्लांटमध्ये कोळसा युनायटेड स्टेट्समधून आणला जातो म्हणून तो जहाजाने येतो रेल्वे आणि याप्रमाणे त्यामुळे केवळ चुनखडीच बनत नाही तर इतर सर्व गोष्टी सिमेंट बनवताना जातात क्लिंकरायझेशन ही पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वात हानिकारक प्रक्रिया आहे ज्यासाठी आपल्याला भरपूर इंधन लागते आपण भरपूर कार्बन डाय ऑक्साईड देतो कारण चुनखडीच्या कॅल्शियम कार्बोनेटचे कॅल्शियम ऑक्साईडमध्ये रूपांतर करावे लागते म्हणून या रूपांतरणाने भरपूर कार्बन डायॉक्साइड बाहेर पडतो चुनखडी तसेच इंधन जाळणे कारण आपल्याला तापमान 1000 500 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवावे लागते मग आपल्याला दळावे लागते आपल्याला क्लिंकर बारीक करावे लागते आणि कधीकधी आपण मिश्रण देखील करू शकतो आपण सिमेंट घेऊ शकतो ज्याला इतर काही पदार्थांसोबत मिसळून फ्लाय एश म्हणतात ते सिमेंट देण्यासाठी जे आपण पिशव्या टाकणार आहोत आणि विकणार आहोत त्यामुळे शेवटी या सर्व प्रक्रियेसाठी आपल्याला उत्पादनास पिशव्यांच्या संदर्भात बाजारात आणण्यासाठी उर्जेची आवश्यकता आहे भारतात बहुतेक सिमेंट पिशव्यांमध्ये विकले जाते परंतु इतर देशांमध्ये ते मोठ्या प्रमाणात विकले जाते आणि ट्रक किंवा लॉरीद्वारे वाहतूक केली जाते त्यामुळे हे सिमेंट उत्पादनाचे जीवनचक्र विविध प्रक्रिया देते आणि आपण याबद्दल अधिक तपशीलात जाऊ शकतो का ते आपण पाहू तर हे ते गेट प्रक्रियेचे उदाहरण असेल कारण आपण कच्च्या मालाची काळजी घेतो गेट कारण आपण सिमेंटच्या पिशवीच्या पॅकिंगसह थांबतो म्हणून हे ते गेटचे उदाहरण आहे जेव्हा आपण समुच्चयांकडे पाहतो आपल्याला माहिती आहे की कॉंक्रिटच्या 70 80 टक्के व्हॉल्यूम समुच्चयातून बनते सिमेंट हे खूप महत्वाचे आहे सिमेंट हा गोंद आहे जो एकत्रितपणे एकत्र ठेवतो परंतु आपल्याला कॉंक्रिटमध्ये सामान्यत भरपूर ऍग्रीगेट्सची आवश्यकता असते तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला जमिनीतून दगड काढावा लागेल उत्खनन करणे म्हणजे क्रशिंगसाठी उत्खनन करण्यासाठी आपल्याला भरपूर इंधन उर्जेची आवश्यकता आहे त्यामुळे उत्सर्जन वाढेल ठीक आहे क्रशिंग वगैरेसाठी ऊर्जेलाही विद्युत ऊर्जा आवश्यक असते मग आपल्याला पुन्हा वाहतूकीमध्ये वाहतूक करावी लागते इंधन हे ट्रकच वापरले जाते त्यामुळे ट्रकसह ट्रकचे उत्पादन देखील योग्यरित्या विचारात घेतले पाहिजे आणि नंतर आपल्याकडे उत्सर्जन होते म्हणून हे एकूण आहे जर आपण सिमेंट पाणी आणि दगड याशिवाय काँक्रीटमध्ये जाणारे इतर साहित्य पाहिले तर ते दुय्यम सिमेंटिशिअस मटेरियल किंवा पूरक सिमेंटीशिअस मटेरियल किंवा एससीएम असे बरेच काही वापरतात आणि तिथे आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जर ते टाकाऊ पदार्थ असेल तर ते किती प्रभावाचे आहे आपण या सामग्रीला वाटप करतो फ्लाय एशसाठी जी आपल्या भारतात सिमेंट आणि कॉंक्रिटचा खूप वापर केला जातो ती फ्लाय एशपासून बनविली जाते फ्लाय एश हे ऊर्जा मिळविण्यासाठी कोला बर्न करण्याचे द्वि उत्पादन आहे ऊर्जा हे मुख्य कारण आहे की आपण कोळसा जाळतो परंतु आपल्याला भरपूर फ्लाय एश मिळते आणि या प्रक्रियेत कार्बन डायॉक्साइड देखील उत्सर्जित होतो त्यामुळे फ्लाय एश हा कचरा मानला जातो आपण त्यावर कोणताही प्रभाव टाकत नाही परंतु असे बरेच संशोधक आहेत जे आता असे म्हणत आहेत की फ्लाय एशचा वापर काँक्रीट बनवण्यासाठी केला जात असल्याने त्याचा काही प्रभावही वाटला पाहिजे त्यामुळे याकडे लक्ष द्यावे लागेल जर आपण GGBF बघितले तर GGBF हा ग्राउंड ग्रॅन्युलेटेड ब्लास्ट फर्नेस स्लॅग आहे जो तुमच्याकडे आहे हे स्टील बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या ब्लास्ट फर्नेसमधून येते आणि जे बाहेर येते ते स्लॅग यासारखे ढेकूळ जे खूप जलद शांत होते ते बनवायला खूप लवकर थंड होते एमॉरफस किंवा ते स्फटिक होत नाही याची खात्री करण्यासाठी कारण एमॉरफस स्लॅग हे कॉंक्रिटमध्ये प्रतिक्रियाशील असते ते आपल्याला पाण्याने शांत करायचे आहे म्हणजे पाणी वापरले जात आहे पाणी काढून टाकले जाते मग ते चिरडले जाते म्हणजे आपल्याला ऊर्जेची गरज असते ती आपण काँक्रीटमध्ये वापरत असलेली बारीक सामग्री बनवण्यासाठी जमिनीवर असते आणि या सर्वांमध्ये काही वाहतूक प्रक्रियांचाही समावेश असतो आपल्याकडे एखादे साहित्य असू शकते जे जास्त वापरले जात नाही परंतु भविष्यात तांदळाची भुसी राख असे वापरले जाणार आहे तर तांदळाची भुसी काढल्यानंतर जे उरते ते आपण तांदूळातून खाऊ शकतो आणि याचा अर्थ असा की राख मिळविण्यासाठी आपल्याला ते जाळावे लागेल कॅल्सिनेशन कंट्रोल बर्निंग केले जाते हे स्पष्टपणे काही CO2 सोडणार आहे आणि नंतर आपल्याला मिळेल तर याचा अर्थ असा आहे की यामध्ये तांदळाच्या भुसाचे राखेमध्ये रूपांतर करण्यासाठी काही ऊर्जा देखील समाविष्ट आहे आणि त्यात काही वाहतूक देखील समाविष्ट आहे ज्याची आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल म्हणून जेव्हा आपण काँक्रीट बनवत असतो तेव्हा आपल्याला सिमेंटमधून काय येत आहे आणि समुच्चयातून काय येत आहे हे लक्षात घ्यावे लागेल आणि पूरक सिमेंटी सामग्रीमधून जे काही येत आहे त्यात भर घालावी लागेल एकदा आपण हे सर्व केले की आपण हे सर्व भिन्न घटक जोडले की आपण एक इन्व्हेंटरी बनवतो आपल्याला इन्व्हेंटरीमध्ये अशा गोष्टीचे रूपांतर करावे लागेल ज्याचा प्रभाव म्हणून विचार करणे महत्वाचे आहे आणि हा प्रभाव वर किंवा खाली जात आहे की नाही हे पहा किंवा कमी जोपर्यंत काँक्रीटचा प्रश्न आहे तोपर्यंत सिमेंट आणि त्याच्या उत्पादनांचा विचार केला तर तीन गोष्टी आहेत ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत ज्यांचा आपण विचार करू शकतो अनेक भिन्न प्रभाव आहेत परंतु सिमेंट आणि काँक्रीटसाठी मला असे वाटते की या तीन गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवावे लागेल एक म्हणजे कार्बन फूटप्रिंट जिथे आपण एकक वजन किंवा कॉंक्रिट किंवा कॉंक्रिटचे उत्पादन किंवा कॉंक्रिटची इमारत बनवताना उत्सर्जित कार्बन डायऑक्साइड च्या प्रमाणात सुरुवात केली का कारण हे ग्लोबल वार्मिंगसाठी जबाबदार असलेल्या हरितगृह वायूंचा विचार करते पृथ्वीचे तापमान वाढत आहे आणि मुख्यतः कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होणारे हरितगृह वायू हे एक कारण आहे कार्बन डाय ऑक्साईड समतुल्य हा कार्बन डाय ऑक्साईडच्या समतुल्य अशा सर्व वायूंना एकत्रित करण्याचा एक मार्ग आहे म्हणून जेव्हा आपण कार्बन डाय ऑक्साईडच्या समतुल्यतेबद्दल बोलतो तेव्हा त्यात किलोग्रॅम कार्बन डाय ऑक्साईडच्या संदर्भात दिलेले आणि इतर लहान वायू देखील समाविष्ट असतात म्हणून पहिली गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि बहुतेक लोकांनी त्यांच्या मूल्यमापनात ती समाविष्ट केली आहे ती म्हणजे कार्बन फूटप्रिंट किंवा कार्बन डायऑक्साइड समतुल्य उत्सर्जन जेव्हा आपण सामग्री किंवा उत्पादनाच्या युनिटबद्दल बोलत असतो पुढे आपल्याला ऊर्जा मूर्त ऊर्जा ऊर्जेची मागणी किंवा सामग्री किंवा उत्पादन किंवा रचना बनवताना वापरली जाणारी ऊर्जा पाहावी लागेल का कारण या ऊर्जेचे उत्पादन करण्यापासून भरपूर इंधन लागते निर्मितीसाठी भरपूर ऊर्जा लागते याचा अर्थ असा होतो की ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपल्याला एका प्रणालीची आवश्यकता आहे उत्पादनात ऊर्जेची उच्च पातळी राखण्यासाठी आवश्यक असलेले कारखाने आहेत हे केवळ उत्पादनासाठीच नाही तर देखभाली दरम्यान आणि संरचनेच्या विध्वंसासाठी आवश्यक असेल तर वापरलेली ऊर्जा किंवा उर्जेची मागणी किंवा मूर्त ऊर्जा हे किती प्रयत्न किती इंधन किती कच्चा माल सुद्धा गेला आणि निश्चितपणे खर्च देखील ऊर्जेच्या प्रमाणात संबंधित आहे याचे चांगले सूचक आहे काही सामग्री किंवा काही प्रक्रिया ज्यासाठी भरपूर ऊर्जा लागते याचा अर्थ असा आहे की ते अधिक महाग देखील आहे कारण आपण इंधन तयार केले पाहिजे जे आपण इंधन कारखान्यांपर्यंत पोहोचवतो आणि इंधन वापरतो त्यामुळे खर्चाचाही ऊर्जेशी संबंध आहे शेवटी या व्याख्यानात ज्या गोष्टीला मी नंतर स्पर्श करणार नाही परंतु मला असे वाटते की विशेषतः आपल्या देशासाठी पाणी हे खूप महत्वाचे आहे सिमेंटच्या निर्मितीमध्ये विशेषतः आधुनिक कारखान्यांमध्ये फारच कमी पाणी वापरले जाते परंतु जुन्या प्रक्रिया जुन्या कारखान्यांमध्ये आहेत ज्यात भरपूर पाणी वापरले जाते साहजिकच आपण कॉंक्रिटमध्ये भरपूर पाणी वापरतो काँक्रीट बरा करण्यासाठी साफ करणे इत्यादीसाठी आपण काँक्रीट बनवण्यासाठी पाणी वापरतो तर कार्बन फूटप्रिंटबद्दल ज्याप्रमाणे पाण्याच्या पाऊलखुणाबद्दल बोलले जाते त्याबद्दल भविष्यात बरेच काही बोलले जाईल विशेषत मी ज्याला भारतासारख्या तहानलेल्या देशांना म्हणतो त्याबद्दल आपल्याला पाण्याची देखील काळजी करण्याची गरज आहे आपण किती पाणी वापरत आहोत आणि आपण पाण्यावर किती बचत करू शकतो हे आपण बांधकामासाठी वापरत असलेल्या पाण्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते हे खूप महत्वाचे असू शकते त्यामुळे मुख्यतः आपण कार्बन फूटप्रिंटबद्दल बोलू आणि टिकाऊपणासाठी सिमेंट आणि कॉंक्रिटच्या मूल्यांकनाच्या प्रक्रियेदरम्यान जे दोन परिणाम आपण पाहणार आहोत ते म्हणून वापरल्या जाणार्या ऊर्जेबद्दल बोलू हे सर्व विशेषतः भारतासाठी महत्त्वाचे का आहे भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक देश आहे मी तुम्हाला चर्चेच्या सुरुवातीला सांगितले होते की भारतात लाखो टन सिमेंटचे उत्पादन होत आहे ज्यांची संख्या दरवर्षी वाढणार आहे साधारणपणे भारतातील बहुतेक सिमेंट चार चुनखडीच्या समृद्ध पट्ट्यांमध्ये किंवा जवळपास तयार केले जाते ज्यात कोळसा वाहतुकीची देखील शक्यता असते आपण भरपूर फ्लाय एश वापरतो आपल्या 70 टक्के शक्ती आपली वीज कोळसा जाळून बनवली जाते म्हणजे आपल्याकडे भरपूर फ्लाय एश आहे 25 ते 35 टक्क्यांपेक्षा जास्त फ्लाय एश असलेले सिमेंट हे आपण तयार करत असलेल्या सर्व सिमेंटपैकी 70 टक्के सिमेंट बनवते म्हणून आपण भरपूर फ्लाय एश वापरतो भरपूर फ्लाय एश पॉवर प्लांट औष्णिक वीज प्रकल्पांमधून गोळा केली जाते आणि थेट सिमेंटमध्ये समाविष्ट केली जाते आपण अनेक वेळा सिमेंट व्यतिरिक्त काँक्रीटमध्ये फ्लाय एश देखील समाविष्ट करतो याव्यतिरिक्त मी पूर्वी चर्चा केलेली आणखी एक कचरा सामग्री म्हणजे स्लॅग जीजीबीएस सध्या उत्पादित सिमेंटपैकी 8 टक्के पीएससी किंवा पोर्टलँड स्लॅग सिमेंट बनवण्यासाठी वापरला जातो त्यामुळे जिथे जिथे स्टील प्लांट्स आहेत तिथे आपण स्लॅग जोडणार आहोत आणि हा स्लॅग विझवला जाईल आणि योग्यरित्या ग्राउंड करून पीएससी बनवण्यासाठी कॉंक्रिटमध्ये किंवा थेट सिमेंटमध्ये पूरक सिमेंटीशिअस मटेरियल म्हणून वापरता येईल त्यामुळे मॅट्रिक्सच्या परिमाणानुसार मापदंडांच्या संदर्भात टिकाऊपणाकडे पाहण्यासाठी भरपूर अभ्यास न केल्यामुळे आपल्याला काळजी करण्याची ही भारतीय परिस्थिती आहे म्हणूनच आपल्याला याकडे अत्यंत काळजीपूर्वक पहावे लागेल म्हणून आपण प्रथम सिमेंटसाठी विचारात घेऊ शकणाऱ्या विविध प्रणालींकडे लक्ष द्यावे लागेल मी सुरुवातीला क्रॅडल टू गेट सिस्टम किंवा गेट टू गेट सिस्टम पाहण्याच्या कारणाविषयी सांगितले होते आपल्याला प्रेक्षक कोण आहे आणि कोणाला पटवून द्यावे लागेल हे पहावे लागेल किंवा आपण काय विचारात घेतले पाहिजे पहिली प्रणाली किंवा सर्वात विस्तृत प्रणाली सर्वात संपूर्ण प्रणाली म्हणजे क्रॅडल टू गेट किंवा ग्राउंड टू गेट किंवा तिला माइन टू गेट असेही म्हणतात जे कच्च्या मालाच्या उत्खननापासून सिमेंट ब्लॉकच्या गेटपर्यंतच्या सर्व प्रक्रिया विचारात घेते गेटवर फिनिशिंग गेट म्हणजे सिमेंट प्लांटमधून सिमेंट बाहेर गेल्यावर फिनिशिंगबद्दल बोलणारी सर्व यंत्रणा ठीक आहे तर हा क्रॅडल टू गेट दृष्टीकोन सर्व ऊर्जा वापरतो आणि CO2 उत्सर्जन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे विचारात घेतो प्रत्यक्षपणे काय उत्सर्जित होते किंवा काहीतरी किंवा काही प्रकारच्या उत्पादन प्रक्रियेमुळे काय होऊ शकते सिमेंटच्या उत्पादनात जाणारी प्रत्येक गोष्ट ज्यात इंधनाचा उत्खनन आणि वाहतूक यासह सामग्री बाहेर नेणे ते प्लांटमध्ये नेणारे साहित्य क्रश करणे आणि वीज निर्मितीमध्ये सामील असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश होतो कारण प्लांट चालविण्यासाठी विविध पैलूंसाठी वीज आवश्यक असते ग्राइंडिंग आणि क्रशिंग इत्यादीसाठी भट्टी फिरवणे पर्यायी इंधनाचे उत्पादन मी आधी नमूद केलेल्या फ्लाय एशचे उत्पादन आणि जिप्सम ज्याला मुख्यतः टाकाऊ पदार्थ म्हणूनही मानले जाते ते वगळण्यात आले आहे त्यामुळे पुढील प्रणाली जी आपण पाहतो ती म्हणजे गेट टू गेट म्हणजे आपण गेटमधील प्रक्रियांचा विचार करतो केवळ सिमेंट प्लांटच्या नियंत्रणातच आपण आत होणारे सर्व उत्सर्जन सिमेंट बनवण्यासाठी सर्व थेट कच्च्या मालाच्या ऊर्जेची आवश्यकता विचारात घेतो चुनखडीचे उत्खनन आणि वाहतूक यासह सिमेंट प्लांटचा मोठा परिणाम होतो आणि आपण वीज उत्पादनात वापरल्या जाणार्या इंधनामुळे होणारे उत्सर्जन देखील पाहतो इंधन वाहतुकीचा उतारा आणि सिमेंटसाठी आवश्यक असलेल्या पूरक सामग्रीचा समावेश नाही त्यामुळे मुख्यतः आपण सिमेंट प्लांटद्वारे नियंत्रित करण्यायोग्य काय आहे सिमेंट प्लांटमध्ये काय घडत आहे ते पाहतो कारण त्याचे श्रेय थेट सिमेंटला दिले जाऊ शकते आणि जेव्हा आपण ग्राउंड टू गेट पाहतो तेव्हा आपल्याला विश्वासार्ह डेटा कोठे मिळेल असे अनेक गृहितक करावे लागतात इंधन कुठून आले ते प्लांटमध्ये कसे आले इत्यादी परंतु जेव्हा आपण गेट टू गेट पाहतो तेव्हा आपण गेट टू गेटसाठी वापरत असलेल्या डेटाची विश्वासार्ह हमी मिळवू शकतो म्हणून हे दोन मार्ग आहेत जे मुख्यतः यातील टिकावाची गणना करतात जेणेकरून पर्यावरणीय परिणाम होऊ शकतो तथापि आणखी एक प्रणाली क्रमवारी आहे ज्याला CSI म्हणतात ज्याला सिमेंट सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह म्हणतात जेथे सिमेंट कंपन्यांच्या एका गटाने टिकाऊपणाचे मूल्यांकन कसे करावे हे पाहिले आणि त्यांनी सिमेंट प्लांटच्या नियंत्रणात असलेल्या ऑपरेशन्सकडे पाहिले आणि असे म्हटले की आपण यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करूया आणि या ऑपरेशन्समध्ये सुधारणा करून टिकाऊपणा सुधारता येईल का ते पाहूया त्यांनी CO2 उत्सर्जनासाठी औष्णिक ऊर्जा आणि विजेसाठी काही कार्यप्रदर्शन निर्देशक देखील आणले आहेत आणि हे त्यापैकी काही आहेत प्रथम निरपेक्ष कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन नावाची एक गोष्ट आहे ज्यामध्ये जवळजवळ सर्व काही समाविष्ट आहे ते बायोमास वगळता जे इंधन म्हणून वापरले जाते जे शेतीतून अन्न उद्योगातून घरातील कचरा जाळल्यास ते वगळले जाते कारण असे वाटते की तो कचरा कसाही आहे आणि कठीण आहे वैशिष्ट्यीकृत करण्यासाठी कारण ते खूप गैर युनिफॉर्म आहे मग आपल्याकडे ग्रॉस डायरेक्ट CO2 उत्सर्जन नावाचे काहीतरी आहे जे बायोमास व्यतिरिक्त हे वीज उत्पादन वगळते त्यामुळे वीज उत्पादनासाठी काय होते ते वगळण्यात आले आहे कारण सिमेंट प्लांट त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही किंवा विजेच्या स्त्रोतामध्ये फरक आहे मग निव्वळ CO2 उत्सर्जन नावाचे काहीतरी आहे जे वीज उत्पादन वगळून इतर सर्व इंधन जे जीवाश्म नसलेले आहे ते मला समजते की जीवाश्म इंधन काय आहे ते वाईट आहे त्यामुळे जीवाश्म इंधन नसलेले काहीही ते पर्यायी आहे जे नेहमीच चांगले असते आपण सिमेंट प्लांटला ते वापरण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे आणि म्हणून ते गैर जीवाश्म इंधनांमधून CO2 उत्सर्जन वगळतात परंतु आमच्या उद्देशांसाठी मला असे वाटते की हे पाहणे सर्वात चांगले आहे कारण त्यात सर्वकाही समाविष्ट आहे आणि ते आम्हाला सिमेंट प्लांटमधील वेगवेगळ्या प्रक्रियेतून उत्सर्जित होणाऱ्या सर्व CO2 बद्दल सांगू शकते याव्यतिरिक्त ते ऊर्जेकडे दोन प्रकारे पाहतात विशिष्ट उष्णतेचा वापर म्हणजे भट्टीत वापरल्या जाणार्या इंधनातून मिळणारी ऊर्जा आणि टन सिमेंट सारख्या सामग्रीच्या युनिट मटेरियल युनिटसाठी कोरडा कच्चा माल एक टन क्लिंकरसाठी भट्टीमध्ये आणि कच्चा माल सुकविण्यासाठी किती ऊर्जा आवश्यक आहे म्हणजे विशिष्ट उष्णता वापर जास्त म्हणजे ही प्रक्रिया तितकी कार्यक्षम नाही आणि ती पर्यावरणासाठी हानिकारक आहे तर जर विशिष्ट उष्णतेचा वापर कमी असेल तर याचा अर्थ सामग्री अधिक पर्यावरणास अनुकूल आहे मग ते वीज क्लिंकर उत्पादनाचा विशिष्ट उर्जा वापर देखील पाहतात आणि हे कमी करता येते का ते पाहतात म्हणून CSI सिस्टीम फक्त सिमेंट प्लांटच्या नियंत्रणातच ऑपरेशन्स पाहते आणि आपल्याला आवश्यक असलेली एखादी गोष्ट सोडते परंतु त्यामध्ये नाही सिमेंट प्लांटचे नियंत्रण आणि या सिमेंट प्लांटचे 100 टक्के श्रेय नाही तर सिमेंटचे मूल्यांकन करताना या तीन प्रणालींचा विचार केला जाऊ शकतो लाक्षणिक किंवा ग्राफिकल स्वरूपात मी तुमच्याशी याबद्दल बोललो आहे आपल्याकडे सर्व काही आहे जे पाळणा ते गेट आहे ते साहित्य काढण्यापासून ते सिमेंटसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य ते बाहेर येण्यापर्यंत ते सर्वात विस्तृत प्रणालीकडे जाण्यासाठी पाळणा ते गेट असणारे गेट आहे सिस्टीम ही सर्वात संपूर्ण प्रणाली आहे परंतु सामग्री कोठून काढली गेली आहे या संदर्भात काही गृहितक करावे लागतील की ते कसे नेले गेले आपल्याकडे सर्व डेटा नसू शकतो त्यामुळे काही विश्वासार्हता गमावली जाते काही गृहितके पाळणा ते गेट अप्रोचमध्ये approach केली जातात गेट टू गेट हे सिमेंट प्लांटशी संबंधित सिमेंट प्लांटमध्ये घडते आणि मुख्यतः सिमेंट प्लांटच्या नियंत्रणात असते तर याचा अर्थ असा आहे की आपण आवश्यक असलेली ऊर्जा विचारात घेतो त्यासाठी लागणारी सर्व वीज आपण प्लांटच्या बांधकामासाठी लागणारे इंधन विचारात घेतो आपल्याला ऊर्जेची गरज असते आपल्याला काही इंधनाची गरज असते आपल्याला कच्चा माल लागतो तर हे देखील विचारात घेतले जाते आणि सिमेंटलाच थोड्या प्रमाणात श्रेय दिले जाते तर हा गेट टू गेट अॅप्रोच असेल आपण सर्वकाही घेतो कारण ते सिमेंट प्लांटमध्ये येते आणि सिमेंट प्लांटमध्ये जे काही आहे ते बाहेर जाते CSI दृष्टीकोन मुख्यतः फक्त क्लिंकर निर्मितीकडे पाहत आहे आणि इतर गोष्टी विचारात घेत नाही म्हणून ते मुख्यत्वे आपण नंतर पाहणार आहोत ही सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे जी क्लिंकरिंग आहे ज्याचा सर्वात जास्त परिणाम होतो त्यामुळे ते फक्त त्यावर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांचे निर्देशांक फक्त भट्टीत काय जात आहे किती वीज किती कच्चा माल किती इंधन क्लिंकरिंगसाठी भट्टीत जात आहे याबद्दल बोलत आहेत तर या तीन वेगवेगळ्या प्रणाली आहेत ज्याबद्दल कोणी बोलू शकतो या उपक्रमातून येणार्या सिमेंट उद्योगासाठी सीएसआय अतिशय विशिष्ट आहे म्हणून एकदा आपण ठरवले की आता आपल्याला प्लांटमध्ये जायचे आहे कारण भारतात आणि इतर अनेक उदयोन्मुख देशांमध्ये आपल्याकडे वापरण्यासाठी तयार डेटाबेस नाहीत त्यामुळे एखाद्याला सिमेंट प्लांटमध्ये जाऊन सिमेंट कंपनीशी बोलून त्यांचे रिपोर्ट पहावे लागतात आणि यादी मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतो तर इन्व्हेंटरी म्हणजे काय चुनखडी काढणे चुनखडीची वाहतूक करणे कच्चे पेंड तयार केले जाते कच्चा पेंड म्हणजे जे भट्टीत जाते ते जे काही मिळणार आहे ते क्लिंकर कच्या जेवणात आहे क्लिंकर तयार केला जातो म्हणजे कच्चा माल कच्ची पेंड गरम करून चुनखडीचे कॅल्शियम ऑक्साईडमध्ये रूपांतर होते आणि क्लिंकरचे नोड्यूल मिळतात मग आपल्याला सिमेंट देण्यासाठी या क्लिंकरला जिप्समने ग्राउंड करावे लागते आणि नंतर हे सिमेंट बाहेर पाठवले जाते भारतातील प्लांटमधील सामान्य पोर्ट लँड सिमेंटसाठी ही विशिष्ट प्रक्रिया असेल तर हे सर्व निविष्ठा चुनखडीमध्ये कधीतरी हेमॅटाइट पांढरी चिकणमाती कवच आणि काही पाणी तसेच जिप्सममध्ये येण्यासाठी आवश्यक आहे आणि आपल्याला भरपूर इंधन देखील आवश्यक आहे आपल्याला कोळसा हवा आहे आपल्याला वीज हवी आहे आपल्याला वाहतुकीसाठी ट्रक चालवण्यासाठी डिझेल आवश्यक आहे त्यामुळे ऊर्जाही भरपूर लागते तर इथे तुम्ही पाहत आहात की यामध्ये जाणारा सर्व कच्चा माल आहे जे इंधन आणि ऊर्जा म्हणून आत जात आहे तर आपल्याला सिमेंट देण्यासाठी हे इनपुट आहे जे बाहेर येते ते सिमेंटच्या पिशव्या आहेत ज्याची आपल्याला खूप सवय आहे तेथे मोठ्या प्रमाणात सिमेंट देखील आहे जे पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते कधीकधी क्लिंकर इतर कारखान्यांना देखील विकले जाते जे सिमेंट बारीक करून बनवतात ते दुसऱ्या प्लांटमधून क्लिंकर विकत घेतात आणि नंतर ते क्लिंकर वाहतूक करतात आणि ते एखाद्या शहराजवळ दळतात ज्यामध्ये सिमेंट प्लांट किंवा एकात्मिक सिमेंट प्लांट नाही या उत्पादनाव्यतिरिक्त जे आपल्याला हवे आहे जेथे भरपूर उत्सर्जन सोडत आहे आपण भरपूर वायू देत आहोत ते कोणत्याही स्वरूपात असू शकते जे पर्यावरणास हानी पोहोचवू शकते म्हणून आम्हाला ते आउटपुट देखील पहावे लागतील तर खाली आपल्याकडे सिमेंट वीज इत्यादींमध्ये काय जात आहे ते सामान्यपणे शोधलेल्या सामग्रीची यादी आहे प्रक्रिया काय आहेत आणि आउटपुट काय आहेत तर हा सामान्यत एक प्रक्रिया नकाशा असेल जो आपल्याला तयार करावा लागेल पुढे आपल्याला यापैकी प्रत्येकाची संख्या पहावी लागेल कारण एक टन सिमेंट किंवा एक टन क्लिंकर प्रत्येक उत्पादनामध्ये किती गेला हे पहावे लागेल या प्रत्येक प्रक्रियेसाठी किती ऊर्जेची आवश्यकता होती आणि सिमेंट व्यतिरिक्त काय बाहेर आले ते देखील आमच्याकडे उत्सर्जन होते ते देखील मोजले पाहिजे तेथे प्रक्रियेचा नकाशा इन्व्हेंटरीमध्ये हस्तांतरित केला जातो प्रक्रियेचा नकाशा म्हणजे घडणाऱ्या सर्व गोष्टींची यादी त्यातील प्रत्येक गोष्टी किती घडत आहेत प्रत्येक कच्च्या मालाच्या ऊर्जा युनिटचे प्रमाण किती आहे तर हे OPC साठी असेल समजा आपल्याकडे PPC पोर्टलँड पोझोलाना सिमेंट बहुतेक भारतात असेल तर ते फ्लाय एशवर आधारित असेल आपण आधी पाहिलेल्या सर्व कच्च्या मालाकडे पाहिलेले सर्व इनपुट आमच्याकडे असतील याशिवाय आमच्याकडे फ्लाय एश आहे जी क्लिंकर तयार झाल्यावर क्लिंकर तयार करण्याच्या टप्प्यात आणली जाते ती फ्लाय एश सोबत ग्राइंडिंग केल्यानंतर मिश्रित केली जाऊ शकते फ्लाय एशसह आणि नंतर देखील आपल्याकडे सिमेंट तयार करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व ऊर्जा घटक आहेत आणि नंतर तुमच्याकडे उत्पादन आहे आपल्याकडे उत्सर्जन आहे आणि नंतर आपण वापरू शकतो अशी सर्व उत्पादने आपल्याकडे आहेत तर पुन्हा येथे तुम्हाला पीपीसी पोर्टलँड पोझोलाना सिमेंटचे उत्पादन करणाऱ्या प्लांटसाठी प्रक्रिया नकाशा दिसतो आपण जे केले आहे ते सर्व प्रक्रिया पाहिल्या आहेत आणि सर्व इनपुट आणि सर्व आउटपुट पाहिले आहेत त्यानंतरचा टप्पा हा इन्व्हेंटरीचा असेल जो सिमेंटच्या एका युनिटसाठी किती वापरला गेला हे शोधून काढावे लागेल 1 टन क्लिंकर बनवण्यासाठी किती पेट कोक वापरला गेला किती चुनखडी वापरली गेली किती चिकणमाती वापरली गेली त्यामुळे आपल्याला यादी मिळेल इन्व्हेंटरीमधून त्या संख्यांना प्रभावांमध्ये रूपांतरित करावे लागेल आणि आपण सुरुवातीला सांगितले की सिमेंट आणि काँक्रीटसाठी दोन प्रभाव महत्त्वाचे आहेत ऊर्जा ऊर्जा मागणी किंवा मूर्त ऊर्जा आणिकार्बन डायऑक्साइड उत्सर्जन त्यामुळे या इम्पॅक्टमध्ये इन्व्हेंटरी रूपांतरित करावी लागेल 1 किलो कोळसा म्हणजे काय ऊर्जा किती आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन किती त्यामुळे हे फार सोपे नाही आहे विशेषत आमच्यासारख्या देशांसाठी ज्यांच्याकडे जीवनचक्र मूल्यमापनाचा फारसा इतिहास नाही अशा देशांसाठी तुम्ही डेटाबेस घेऊ शकता म्हणून आपण बरेच साहित्य पाहिले आणि आपण खूप विचार केला आणि आपण बरेच मूल्यमापन केले आणि हे रूपांतरण घटक मिळविण्यासाठी आपण या प्राधान्यक्रमांसह आलो आहोत तर कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनासाठी इन्व्हेंटरी डेटाचे प्रभावामध्ये रूपांतर करण्यासाठी आपण जे सांगितले आहे तो सर्वोत्तम मार्ग आहे की कोळसा म्हटल्या जाणार्या सामग्रीचा नमुना मिळवणे आणि त्याला CHNS विश्लेषण असे म्हणतात तर CHNS विश्लेषण काय करते हे आपल्याला सांगते की कार्बन हायड्रोजन नायट्रोजन सल्फर किती आहे मग आपण ते जाळल्यावर किती कार्बन डायऑक्साइड येत आहे हे आपल्याला कळेल SO2 किती येत आहे NOx असल्यास SO3 किती येत आहे ते किती असेल म्हणून कारखान्यामधूनच सामग्रीचा नमुना घेणे आणि CHNS विश्लेषण करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे काहीवेळा तुमच्याकडे नसेल कदाचित ते किरकोळ प्रमाण असेल तर आपल्याला काही डेटाबेसमध्ये जावे लागेल तर प्राधान्य म्हणजे हे शक्य नसल्यास आपण म्हणतो की आपण EPA 2014 डेटाबेसवर जाऊ ते काय आहे EPA ही युनायटेड स्टेट्स पर्यावरण संरक्षण एजन्सी आहे म्हणून त्यांनी काही रूपांतरण घटक दिले आहेत जर तुम्हाला जे हवे आहे ते तिथेही नसेल तर आपण CSI प्रोटोकॉलवर जातो हा सिमेंट टिकाव क्षमता उपक्रम प्रोटोकॉल आहे आणि जर ते देखील तेथे नसेल तर आपण IPCC डेटाबेस काय आहे यावर जातो IPCC हे हवामान बदलासाठी एक आंतर सरकारी धोरण आहे त्यांच्याकडे देखील एक डेटाबेस आहे आणि तो देखील आहे की आपल्याकडे डेटा नाही मग आपण इकोइन्व्हेन्टनावाच्या एका अतिशय लोकप्रिय डेटाबेसवर जातो हे इकोइन्व्हेन्ट नावाच्या संस्थेकडून येत आहे आपण तुम्हाला येथे वेबसाइट दिली आहे त्यामुळे तुम्ही जे थेट मोजू शकता त्यासाठी हे प्राधान्य सर्वोच्च असेल सामान्य डेटाबेसमधून किमान प्राधान्य जे तुमच्या भागाशी किंवा तुमच्या प्लांटशी सुसंगत नसेल तर अशा प्रकारे आपण विश्लेषणाच्या वर जाऊ त्याचप्रमाणे ऊर्जेसाठी आपण म्हणतो की जर आपण प्रायोगिक डेटा सर्वोत्तम आहे तर आपण कोळशाचा तुकडा काही पेट कोक किंवा डिझेल घेऊ आणि बॉम्ब कॅलरीमेट्री करू त्यामुळे बॉम्ब कॅलरीमेट्री आपल्याला इंधनापासून किती ऊर्जा तयार करते हे देते त्यामुळे डिझेल किंवा कोळसा किंवा पेट कोक या इंधनाच्या युनिटसाठी किती ऊर्जा बाहेर पडत आहे हे आपल्याला कळेल मग आपल्याला माहित आहे की किती ऊर्जा वापरली गेली जर ते कार्य करत नसेल तर आपण सिमेंट प्लांटच्या डेटावर जाऊ शकतो कारण सिमेंट प्लांट देखील त्यांच्यासाठी खर्च करणार्या ऊर्जेबद्दल खूप जागरूक असतात याचा अर्थ त्यांना कच्च्या मालाची साठवण कमी करायची आहे किती ऊर्जा आवश्यक आहे आणि किती उत्पादन केले जात आहे याचा अगदी बारकाईने मागोवा घेत आहेत मग आपण EPA वर जातो हा यू पर्यावरण संरक्षण एजन्सीचा डेटा आहे नंतर IPCC आणि नंतर इकोइन्व्हेन्ट त्यामुळे याला पुन्हा प्राधान्य आहे केसच्या सर्वात जवळच्या डेटाला नेहमीच प्राधान्य दिले जाते जर आपल्याला एखादे साहित्य मिळू शकले आणि थेट चाचणी केली तर आपण त्याला सर्वोच्च प्राधान्य देतो किमान प्राधान्य जागतिक सामान्य डेटाबेसला दिले जाते कारण ते काही नमुन्यांपैकी सरासरीपेक्षा जास्त असते परंतु विशिष्ट नमुन्यांशी संबंधित पाऊल नसू शकते त्यामुळे आपण जीवन चक्राचे मूल्यमापन कसे करावे याची संपूर्ण कथा आपल्याला देते प्रक्रियेच्या नकाशाद्वारे जे काही आत आणि बाहेर जाते ते शोधून काढण्यासाठी आपण प्रथम प्रणाली परिभाषित करतो त्यानंतर आपल्याला या प्रत्येक इनपुट आउटपुटसाठी क्वांटिफायरची मात्रा मिळते त्यानंतर आपल्याला इन्व्हेंटरी मिळते आणि नंतर आपल्याला प्रभाव मिळविण्यासाठी रूपांतरित करावे लागते तर या व्याख्यानाचा समारोप करण्यासाठी LCA साठी सिमेंट आणि कॉंक्रिटसाठी आपले उद्दिष्ट सामान्यतः किंवा अधिक टिकाऊ काँक्रीट बनवणे हे आहे आपल्याकडे अनेक पर्याय आहेत आपण बाईंडर बदलू शकतो आपण एकत्रित बदलू शकतो आपण कॉंक्रिटमध्ये बरेच बदल करू शकतो जीवन चक्र मूल्यांकनाचे उद्दिष्ट हे बनते की आपण हे ठोस कसे अधिक टिकाऊ बनवू आपल्याला काय करावे लागेल आपल्याला डेटा मिळवावा लागेल कारण भारतात आपल्याकडे जास्त डेटा उपलब्ध नाही आपल्याला सिमेंट प्लांट्समध्ये जावे लागेल मुख्यत प्लांट्स कॉंक्रिट प्लांट्स एकत्रित करा आणि सामग्रीच्या युनिटमध्ये काय जात आहे आणि काय बाहेर येत आहे ते पहा इनपुट आणि आउटपुटची गणना करा म्हणजे आपले ध्येय आहे आपल्याकडे यादी आहे आता आपण पाहावे लागेल की आपल्या ध्येयाची पूर्तता करणारा प्रभाव काय आहे सामान्यतः जीवन चक्र प्रभाव मूल्यांकनासाठी आपल्याला रूपांतरित करणे आवश्यक आहे मी तुम्हाला सांगितले की आपण रूपांतरणाचे घटक कसे निवडू शकतो हे आपण प्राधान्याने आणले आहे जे आपल्याला वाटते की इतर उदयोन्मुख देश जेथे डेटाबेस फारसा सहज उपलब्ध नाहीत अशा भारतीय परिस्थितीसाठी चांगले आहे आपण इन्व्हेंटरीला प्रभावामध्ये रूपांतरित करतो आणि सामान्यतः कॉंक्रिट आणि सिमेंटसाठी आपल्याला असे वाटते की हे दोन खूप आवश्यक आहेत प्रभाव आधारित आणि कार्बन फूटप्रिंट कार्बन डायॉक्साइड उत्सर्जन आणि सामग्री बनवण्यासाठी लागणारी ऊर्जा मग आपण व्याख्या करू शकू वेगवेगळ्या सामग्रीची तुलना करा निष्कर्ष शिफारशी द्या जेणेकरून परिणाम मूल्यांकन आपल्याला स्पष्टीकरणात मदत करेल त्यामुळे जीवन चक्राचे मूल्यांकन कसे केले जावे याचे संपूर्ण चित्र यातून मिळते पुढच्या लेक्चरमध्ये मी वेगवेगळ्या बाइंडरची काही प्रकरणे घेईन आणि मग आपण संख्या कशी मिळवायची ते पाहू जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या सामग्रीची तुलना करता येईल आणि कोणते चांगले किंवा वाईट बाहेर येत आहे ते पाहू पुढील काही स्लाइड्समध्ये माझ्याकडे बरीच ग्रंथसूची आहे जी तुम्ही संदर्भांसाठी वापरू शकता त्यापैकी बहुतेक अगदी सहज उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही हे सर्व कागदपत्रे आणि अहवाल पाहू शकता आणि कॉंक्रिटच्या जीवन चक्राच्या मूल्यांकनाची अधिक माहिती मिळवू शकता